आपण 8 क्वींस प्रॉब्लेमकडे पाहत होतो आणि आपल्या सोल्युशन मध्ये बोर्डचे प्रतिनिधित्व करणे समाविष्ट आहे कोणत्या चौरसवर हल्ला होत आहे आणि राण्यांना एक एक करून ठेवणे समाविष्ट होते या सोल्यूशनचे एक वैशिष्टय़ असे आहे की फंक्शन्स अपडेट करण्यासाठी किंवा त्यांचा आकार बदलण्यासाठी आपल्याला बोर्ड पास करत राहावे लागले आणि मला ते इनिशियलाइज करावे लागले आणि त्यामुळे बोर्ड प्रत्येक फंक्शनद्वारे अपडेट ठेवायचे आता प्रश्न असा आहे की आपण सर्वत्र बोर्ड लावणे टाळू शकतो का तर आपण हा बोर्ड स्पष्टपणे पास करणे टाळू शकतो किंवा आपल्याकडे बोर्डची एकच जागतिक प्रत असू शकते जी सर्व कार्ये अपडेट करू शकते ज्यामुळे आपल्याला हा बोर्ड पुढे आणि पुढे जाण्यात वाचवता येईल तर हे आपल्याला स्कोपच्या संकल्पनेकडे घेऊन जाते पायथोन मधील नावाची व्याप्ती हा कोडचा भाग आहे जिथे ते अपडेट वाचण्यासाठी उपलब्ध आहे आता बाय डीफॉल्ट पायथन स्कोप हे फंक्शनसाठी लोकल आहे आपण पाहिले की फंक्शनमध्ये नाव वापरणे आणि फंक्शनच्या बाहेर समान नाव वापरणे हे वेगळे आहे पण प्रत्यक्षात हे तेव्हाच घडते जेव्हा आपण फंक्शनमध्ये नाव अपडेट करतो चला हा विशिष्ट कोड पाहू येथे आपल्याकडे f हे फंक्शन आहे जे x ची व्हॅल्यू वाचते आणि y नावाने संग्रहित करून प्रिंट करते आता प्रश्न आहे हे x काय आहे बरं इथे एक x आहे तर फंक्शनमधील हा x फंक्शनच्या बाहेरील x योग्यरित्या प्रतिबिंबित करेल की नाही तर इथे आपण ते फंक्शन पाहतो आपण एक फाईल f1 डॉट py लिहिली आहे ज्यामध्ये तो कोड आहे तर आपल्याकडे f फंक्शन आहे जे बाहेरून x वाचते आणि प्रिंट करण्याचा प्रयत्न करते जर तुम्ही हे चालवले तर ते आपल्या अपेक्षेप्रमाणे 7 ही व्हॅल्यू प्रिंट करते त्यामुळे y ला 7 व्हॅल्यू मिळते कारण x ची व्हॅल्यू 7 बाहेर असते आणि x ला f आतून एक फंक्शन इनहेरिट केले जाते त्यामुळे हे कार्य करते आता तुम्ही हे केले तर काय आणि y ची व्हॅल्यू प्रिंट केल्यानंतर ते f च्या आत x बरोबर 22 सेट करते आता काय होणार तर इथे f2 डॉट py हा कोड स्क्रीनच्या मध्यभागी आहे त्यामुळे f 1 डॉट py च्या संदर्भात फक्त फरक म्हणजे अतिरिक्त असाइनमेंट x बरोबर 22 f च्या आत आहे आता जर तुम्ही f 2 डॉट py चालवण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला एक त्रुटी देते की x च्या बरोबरीचे मूळ असाइनमेंट y आम्हाला एक अनबाउंड स्थानिक नाव देते f मध्ये या बिंदूवर x उपलब्ध नाही त्यामुळे x च्या बरोबरीने 22 f च्या आत x नियुक्त केल्याने x ची स्थिती बदलली तो आता बाहेरील x वर पाहण्यास इच्छुक नाही तो आत x आहे असा आग्रह धरेल हे एक त्रुटी म्हणून देते त्यामुळे f मध्ये x आढळला नाही तर पायथन ग्लोबल x साठी संलग्न कार्य पाहण्यास तयार आहे तथापि जर x f मध्ये अपडेट केले असेल तर ते लोकल नाव बनते आणि नंतर ते त्रुटी देते त्यामुळे काटेकोरपणे बोलणे हे केवळ अपरिवर्तनीय व्हॅल्यूजना लागू होते जर आपण हे फंक्शन खालीलप्रमाणे बदलले तर आपण x ला इन्टिजर नाही तर उदाहरणासाठी एक लिस्ट बनवली आहे आणि आपण y ला लिस्टमधील 0 वा घटक उचलण्यास सांगितले आणि नंतर f मध्ये x चा 0 वा घटक 22 वर बदलतो येथे आपल्याकडे हे फंक्शन आहे ज्यामध्ये आपण आता x इन्टिजर वरून लिस्टमध्ये बदलले आहे आणि नंतर आपण त्यास y मध्ये नियुक्त करण्याचा प्रयत्न करू परंतु आपण ती यादी फंक्शनमध्ये अपडेट करतो आणि नंतर तुम्ही ती चालवली तर ती आपल्या अपेक्षेप्रमाणे 7 व्हॅल्यू प्रिंट करते त्यामुळे हे कार्य करते जर आपल्याकडे अपरिवर्तनीय व्हॅल्यू असेलमाफ करा म्हणजे परिवर्तनीय व्हॅल्यू म तर आपण ते प्रत्यक्षात f च्या आतमध्ये बदलू शकतो आणि काहीही होणार नाही तर परिवर्तनीय व्हॅल्यूजकडे निर्देश करणारी ग्लोबल नावे फंक्शनमध्ये अपडेट केली जाऊ शकतात खरं तर याचा अर्थ असा होतो की आपण ज्या प्रॉब्लेमचे निराकरण करण्यासाठी सुरुवात केली होती त्याच्या आतल्या 8 राण्यांसह बोर्ड फिरणे कसे टाळायचे प्रत्यक्षात आणखी स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही बोर्ड हा एक डिक्शनरी असल्याने ते बदलण्यायोग्य व्हॅल्यू आहे आणि खरं तर आपण 8 राण्या अशा प्रकारे लिहू शकतो की आम्ही फक्त बोर्ड पास करण्याकडे दुर्लक्ष करतो आपण सर्व व्याख्या बदलतो जेणेकरून बोर्ड येऊ नये आणि चांगले कार्य करेल येथे आपण सर्व फंक्शन्समधून बोर्ड काढून मागील कोड पुन्हा लिहिला आहे म्हणून आधी घेतलेला बोर्ड सुरू करा आणि आता फक्त n लागतो प्रिंट बोर्ड अजिबात आर्ग्युमेंट घेत नाही आणि ते सर्व फक्त आता या ग्लोबल व्हॅल्यू बोर्डचा संदर्भ देत आहेत जे आपण सर्वत्र पाहू शकता तर आपल्याकडे येथे हे ग्लोबल व्हॅल्यू बोर्ड आहे ज्याचा संदर्भ फंक्शनच्या आत दिला जात आहे आणि पास होत नाही हे काही फरक पडत नाही कारण हे परिवर्तनीय व्हॅल्यू आहे म्हणून ते व्हॅल्यू शोधत आहे जे बाहेर परिभाषित केले आहे म्हणजे हे रिक्त डिक्शनरी आणि मग ही सर्व फंक्शन्स जसे की प्लेस क्वीन किंवा पूर्ववत राणी किंवा ऍड क्वीन फक्त त्यांचे संबंधित पॅरामीटर्स घेतात आणि स्पष्टपणे बोर्डच्या ग्लोबल व्हॅल्यूचा संदर्भ घेतात म्हणून जर तुम्ही आता ही ग्लोबल आवृत्ती चालवली तर आपल्याला अगदी समान आउटपुट मिळेल म्हणून आपण आपल्या उद्देशाने म्हटल्याप्रमाणे 8 राण्यांच्या प्रॉब्लेमचे निराकरण करण्यासाठी बोर्ड न लावता पायथन फंक्शनमध्ये बदलता येण्याजोग्या ग्लोबल नावांना अपडेट करण्यायोग्य मानतो ही वस्तुस्थिती आपल्याला आवश्यक आहे पण जर आपल्याला खरोखर ग्लोबल इन्टिजर हवा असेल तर तुम्हाला ग्लोबल इन्टिजर का हवा आहे बरं समजा फंक्शन किती वेळा कॉल केले जाते ते मोजायचे आहे म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा फंक्शन कॉल केले जाते तेव्हा आपण या फंक्शनमध्ये इन्टिजर अपडेट करू इच्छितो परंतु ते इन्टिजर हे फंक्शनचे लोकल नाव असू शकत नाही कारण ते लोकल व्हॅल्यू फंक्शनमध्ये नष्ट होईल आपल्याला ते टिकून राहायचे आहे म्हणून ते फंक्शनच्या बाहेर अस्तित्वात असलेली व्हॅल्यू असले पाहिजे परंतु इन्टिजर असल्याने ते एक अपरिवर्तनीय व्हॅल्यू आहे आणि म्हणून आपण ते फंक्शनमध्ये अपडेट करण्याचा प्रयत्न करतो ते त्यास लोकल व्हॅल्यू म्हणून मानेल तर आपण याच्या आसपास कसे जायचे पायथनकडे ग्लोबल नावाची घोषणा आहे ज्यात म्हटले आहे की नाव जागतिक स्तरावर संदर्भित केले पाहिजे आणि लोकल व्हॅल्यू म्हणून घेतले जात नाही जर आपण f ची आपली पूर्वीची व्याख्या बदलली म्हणजे आपण हा विशिष्ट टॅग ग्लोबल x जोडला तर ते असे म्हणते की हा x आणि हा x दोन्ही बाहेर समान x दर्शवितो पायथनला सांगण्याचा हा मार्ग आहे नवीन लोकल नाव x बनवण्याबरोबर या x बरोबर 22 मध्ये गोंधळ घालू नका f मध्ये संदर्भ दिलेले सर्व x प्रत्यक्षात बाहेरील x सारखेच आहेत आणि ग्लोबल व्हॅल्यू म्हणून मानले जातील तर हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण पायथन प्रोग्राममध्ये जागतिक स्तरावर अपरिवर्तनीय व्हॅल्यू प्रवेशयोग्य बनवू शकतो तर तो ग्लोबल कोड येथे आहे आपल्याकडे जागतिक x आहे आणि फक्त खात्री करा की आत x 22 च्या बरोबरीचा आहे की बाहेरील x वर परिणाम होत आहे f ला कॉल केल्यानंतर आता आपल्याकडे प्रिंट x आहे तर मुख्य प्रोग्रॅमच्या तळाशी आपल्याकडे x प्रिंट आहे आता f कॉल करण्यापूर्वी x 7 होता पण x f च्या आत 22 वर सेट झाला तर दुसरे प्रिंट स्टेटमेंट सोडून आपण 22 देऊ हे स्टेटमेंट आधी 7 प्रिंट केले पाहिजे ते प्रिंट y मधून 7 प्रिंट केले पाहिजे आणि नंतर या प्रिंट x वरून 22 प्रिंट केले पाहिजे तर जर तुम्ही हे चालवले तर हेच आपल्याला बरोबर दिसत आहे आपल्याकडे दोन ओळी आहेत पहिली ओळ 7 प्रिंट y मधून येते आणि दुसरी ओळ 22 प्रिंट x बाहेरून येते आपण लोकल स्कोपच्या विषयावर असताना पायथन आपल्याला फंक्शन्समध्ये फंक्शन्स परिभाषित करण्याची परवानगी देतो तर येथे फंक्शन f ने फंक्शन्स g आणि h a चा g अधिक 1 परतावा b चा h दोन वेळा b परतावा अशी फंक्शन्स परिभाषित केली आहेत आता आपण y ला फक्त x ची व्हॅल्यू सेट करण्याऐवजी g च्या x अधिक h ला कॉल करून y अपडेट करू शकतो आता यात लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की ही फंक्शन्स g आणि h फक्त f ला दिसतात ते f च्या या स्कोपमध्ये परिभाषित केले आहेत तर ते f च्या आत आहेत आणि म्हणून ते बाहेर दिसत नाहीत म्हणून बाहेरून मी गेलो तर मी x चा g विचारला तर ही एक त्रुटी असेल कारण ते असे सांगेल की अशी कोणतीही g परिभाषित केलेली नाही हे उपयुक्त आहे कारण आता तुम्ही लोकल फंक्शन्स परिभाषित करू शकता जे आपल्याला एक विशेष कार्य करायचे आहे जे f शी संबंधित आहे परंतु ते असे फंक्शन असू नये जे इतर प्रत्येकासाठी उघड होईल आणि ही एक शक्यता आहे अर्थात समान नियम लागू होतात म्हणून जर आपण x वर g किंवा h च्या आत पाहिले तर म्हणून जर आपण येथे x वर पाहिले तर ते प्रथम f वर पाहण्याचा प्रयत्न करेल जर ते f मध्ये नसेल तर ते बाहेर जाईल आणि असेच म्हणून एकतर आम्ही ते ग्लोबल घोषित करू ज्या बाबतीत आपण ते g किंवा h मध्ये अपडेट करू शकतो किंवा तो पूर्वीसारखाच नियम वापरेल जर आपण अपरिवर्तनीय व्हॅल्यू अपडेट केली नाही तर ते बाहेर दिसेल आणि जर ते बदलण्यायोग्य व्हॅल्यू असेल तर ते अनुमती देईल आपल्याला ते आतून अपडेट करण्यासाठी आता आणखी काही सुधारणा आहेत Python ला नॉन लोकल नावाचा इंटरमीडिएट स्कोप आहे जो g आणि h मध्ये f च्या आत असलेल्या व्हॅल्यूचा संदर्भ देतो परंतु f बाहेरील व्हॅल्यूचा नाही ही एक तांत्रिकता आहे आणि आपल्याला त्याची आवश्यकता असल्यास ते परत करू परंतु या क्षणासाठी जर तुम्हाला स्थानिक नसलेल्या घोषणांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर कृपया पायथन दस्तऐवजीकरण पहा पण ग्लोबल हे महत्त्वाचे आहे ग्लोबल आपल्याला फंक्शनमध्ये बाहेरून अपरिवर्तनीय व्हॅल्यू हस्तांतरित करण्यास आणि फंक्शनमध्ये अपडेट करण्यायोग्य बनविण्यास अनुमती देते थोडक्यात आपण जे पाहिले आहे ते म्हणजे पायथनची नावे फंक्शन्समधून बाहेरून पाहिली जातात जर आपण अपरिवर्तनीय व्हॅल्यू अपडेट केली तर ते स्थानिक प्रत तयार करते म्हणून आपल्याला अपरिवर्तनीय व्हॅल्यू अपडेट करण्यासाठी जागतिक व्याख्या असणे आवश्यक आहे दुसरीकडे जर तुमच्याकडे लिस्ट आणि डिक्शनरी सारख्या परिवर्तनीय व्हॅल्यू असतील तर कोणतीही समस्या नाही फंक्शनमध्ये आपण जागतिक एकाचा संदर्भ घेऊ शकतो आणि ते अपडेट करू शकतो आणि हे आपण आपल्या 8 क्वीन्स सोल्यूशनमध्ये पाहिले आपण बोर्डला जागतिक व्हॅल्यू बनवू शकतो आणि तर्क म्हणून स्पष्टपणे पास करण्याऐवजी प्रत्येक फंक्शनमध्ये ते अपडेट करत राहू शकतो शेवटी आपण पाहिले आहे की आपण नेस्ट फंक्शन्स करू शकतो आपण फंक्शन्समध्ये तथाकथित हेल्पर फंक्शन्स तयार करू शकतो जे बाहेरून लपलेले असतात जे फंक्शनमध्ये तार्किकदृष्ट्या लहान युनिट्समध्ये विभाजित करण्यासाठी वापरले जाऊ शकतात